तर आतापर्यंत आपण सिंगल लिझिंग प्रणालीबद्दल चर्चा केली आहे सिंगल लिझिंग प्रणालीचे रचना निकष म्हणजे रचना प्रक्रिया यावर आधीच्या व्याख्यानात चर्चा करण्यात आली आहे आज आपण दुहेरी लिझिंग प्रणालीबद्दल चर्चा करणार आहोत आणि दुहेरी लिझिंग प्रणालीची रचना कशी करायची ते पाहू लिझिंग च्या विशिष्ट संरचनेव्यतिरिक्त रचना प्रक्रिया कमी अधिक प्रमाणात सारखीच असेल जसे की त्या संरचनेवरून ठरवल्या जाणाऱ्या लिझिंग चे अंतर किती असेल ती एक लिझींग प्रणालीपेक्षा वेगळी असेल आणि जेव्हा आपल्याला दोन लिझिंग प्रणालींमध्ये कमी अंतर हवे असते तेव्हा दुहेरी लिझिंग प्रणाली वापरली जाते आणि जेव्हा मुख्यकॉम्प्रेश मेंबर विशिष्ट दिशेने कमकुवत असतात तेव्हा ते आवश्यक असते म्हणजे त्रिज्येच्या दृष्टिकोनातून म्हणून जर एखाद्या विशिष्ट मेंबर चा स्लेंडरनेस रेशो एका दिशेने खूप कमकुवत असेल तर कधीकधी आपल्याला दोन लीजिंग प्रणालींमध्ये खूप बारीक अंतर देणे आवश्यक असते आणि अशा परिस्थितीत आपण हलक्या मेंबर सह दुहेरी लिझिंग प्रणाली वापरतो आणि दुहेरी लिझिंग प्रणालीच्या बाबतीत देखील आपण फ्लॅट बार फ्लॅट प्लेट बार वापरू शकतो आपण कोन विभाग वापरू शकतो आपण लाईट चॅनेल विभाग वापरू शकतो किंवा आपण ट्युब्युलर विभाग देखील वापरू शकतो आता प्रथम मी या लीझिंग प्रणालीच्या आधारासह आज एक उदाहरण पाहणार आहे तसेच या उदाहरणात आपण पाहू की जर कोन विभाग जोडलेले असतील तर चार कोन विभाग जोडलेले असतील तर कोनाचे विभागीय क्षेत्र कसे शोधायचे ते कोना चे अंतर कसे करावे आणि नंतर लीझिंग प्रणाली योग्य कशी करावी तर आपण उदाहरण पाहूया येथे आपण पाहू शकतो की उदाहरणामध्ये आपण पाहू शकतो की पाच 800 किलो न्यूटनच्या अक्षीय भाराला आधार देण्यासाठी चार कोनांसह बांधलेल्या दुहेरी आकाराच्या स्तंभाची रचना करा आता स्तंभ 14 मीटर लांब आहे आणि दोन्ही टोकं स्थिर आहेत असे गृहीत धरूया की हे मोठे स्टील आहे तर आपल्याला एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्याला दुहेरी लिजिंग प्रणाली प्रदान करावी लागेल जी सांगितली गेली आहे आणि बिल्ट अप विभाग तयार करण्यासाठी आपल्याला चार स्तंभ चार कोन विभाग प्रदान करावा लागेल आणि हे तयार केलेले विभाग येथे दर्शविले गेले आहेत जे बॉक्स विभाग म्हणून तयार केले जातील तर चार कोन विभाग म्हणतात की आपण या ठिकाणी प्रदान केलेले समान कोन विभाग चार कोन विभाग प्रदान केले आहेत आता रचना करण्यासाठी प्रथम आपल्याला कोनाचा आकार काय असावा विभागाचा आकार आणि दोन कोनांमधील अंतर किती असावे आणि या दिशेने अंतर किती असावे हे जाणून घ्यावे लागेल तर या गोष्टींवर प्रथम आपल्याला चर्चा करावी लागेल आणि नंतर आपण लीझिंग प्रणालीकडे जाऊ आता आपल्याला माहीत आहे की स्तंभ विभाग दोन्ही टोकांना निश्चित केलेले आहेत तर प्रभावी लांबी आपण कोरल तरतुदीनुसार 0 65L म्हणून मोजू शकतो तर प्रभावी लांबी 0 65 गुणिले 14 जे 9 1 मीटर असेल आणि अक्षीय कॉम्प्रेसिव्ह भार 800 किलो न्यूटन म्हणून दिला गेला तर ह्यातून आपण आवश्यक क्षेत्र शोधू शकतो जे आपण विशिष्ट परमिसिबल ताण गृहीत धरून शोधू शकतो तर जर आपण परमिसिबल डिझाइन स्ट्रेस 150 MPa म्हणून गृहीत धरले तर आवश्यक क्षेत्र आपण यातून शोधू शकतो जे 800 गुणिले 10 घन भागिले 150 आहे जे 5333 चौरस मिलीमीटर असेल तर हे आवश्यक क्षेत्रफळ मिळवण्यासाठी आपण चार कोन विभाग प्रदान करू शकतो कारण जर आपण आय 90 बाय 90 बाय 8 चा विचार केला तर प्रत्येक कोन विभागांना क्रॉस सेक्शनल क्षेत्र असते जर आपण SPCS कडे पाहिले तर आपण शोधू शकतो की आय 90 बाय 90 बाय 8 मध्ये 1379 चौरस मिलीमीटर क्रॉस सेक्शनल क्षेत्र आहे तर यापासून आवश्यक क्षेत्राचे समाधान केले जाऊ शकते आणि इतर मालमत्ता जी आवश्यक असेल ती म्हणजे गुरुत्वाकर्षणाचे केंद्र अंतर cg अंतर जे 25 1 मिलिमीटर जे c z z हे c y y च्या बरोबरीचे आहे कारण तो एक समान कोन विभाग आहे त्याचप्रमाणे z z अक्ष आणि y y अक्षांविषयीच्या जिरेशनची त्रिज्या समान असेल जी 27 मिलिमीटर आणि जडत्वाचा मोमेन्ट I z z जो I y y च्या बरोबरीचा असेल जो 104 म्हणून देखील दिला जातो 2 गुणिले 10 ते शक्ती 4 मिलिमीटर ते शक्ती 4 शक्ती 4 तर आता आपण शोधू शकणारे एकूण क्षेत्रफळ जे एकूण क्षेत्रफळ क्रॉस सेक्शनल क्षेत्र 4 गुणिले 1379 मिलिमीटर चौरस असेल जे 5516 मिलिमीटर चौरस होईल तर जर आपल्याकडे हे एकूण क्षेत्र असेल कारण प्रत्यक्षात आपण आय 90 बाय 90 बाय 8 प्रदान करीत आहोत तर जर आपण या आय विभागाचे 4 क्रमांक दिले तर वास्तविक क्षेत्र आपल्याला हे मिळत आहे तर जर आपल्याकडे प्रत्यक्षात हे असेल तर आवश्यक xfd मूल्य असलेले fcd मूल्य किती असेल तर या आवश्यक एफ मूल्यापासून आपण शोधू शकतो तर एफ मूल्य 800 असेल जे वास्तविक क्षेत्राद्वारे लोड आहे जे 5516 येत आहे तर मी 145 03 अँपिअर शोधू शकतो आता जर हे fcd आवश्यक असेल तर हे fcd असेल तर स्लेंडरनेस रेशो काय असावा म्हणजे या fcd मूल्याशी संबंधित आपल्याला स्लेंडरनेस रेशो शोधावा लागेल आणि हे तक्ता 9c वरून आढळू शकते कारण आपण मिल्ड विभाग प्रदान करीत आहोत तर त्या बकलिंग वर्गासाठी cअसेल आणि टेबल 9 सी मध्ये आपण असे म्हणू शकतो की जर तुम्ही fy 250 ग्रेड स्टीलचा वापर केला तर आपण शोधू शकतो की fcd 145 03 च्या बरोबरीचा आहे मी Lबाय R गुणोत्तर शोधू शकतो जे 74 36 असेल तर आवश्यक L बाय R गुणोत्तर आपण 74 36 म्हणून शोधू शकतो जे हे योग्य fcd तयार करेल आता आपल्याला माहित आहे की स्तंभाची प्रभावी लांबी 9 होती 1 प्रभावी लांबी परंतु जर आपण लेसिंग मेंबर म्हणून वापरली तर त्याची वाढीव प्रभावी लांबी 5 टक्क्यांनी वाढेल त्यामुळे 1 05 गुणिले 9 1 तर हे सुमारे 9 5 मीटर असेल बरोबर तर जर प्रभावी लांबीची आवश्यकता असेल तर मी R चे मूल्य काय असेल हे शोधू शकतो कारण LR गुणोत्तर आपल्याला प्रभावी लांबी माहित आहे तर आर मूल्य आपण 9 5मीटर L गुणिले 10 घन हे मिलिमीटर बाय L भागिले R गुणोत्तर 74 36 आहे तर हे 127 76 मिलीमीटर होत आहे तर आवश्यक R या विभागाच्या जिरेशनच्या त्रिज्येचे हे मूल्य बरोबर असावे तर जर आवश्यक असेल तर R हा आहे तर आपण असे म्हणू शकतो की जडत्वाचा आवश्यक मोमेंट I हा आर स्क्वेअरच्या बरोबरीचा आहे आता a आधीच निश्चित केले आहे आपण 5516 म्हणून निश्चित केले आहे कारण विभागाचा आकार निश्चित केला आहे फक्त विभाग आकारामधील अंतर निश्चित केलेले नाही तर 127 76 चौरस त्यामुळे 90 03 गुणिले 10 घन भागिले 6 मिलीमीटर ते घातांक 4 तर हा I I किंवा z z y y आणि z z बद्दल जडत्वाचा आवश्यक मोमेंट आहे म्हणून जर आपण विभाग पाहिला तर उदाहरणार्थ बॉक्स विभाग बॉक्स प्रकार विभाग तयार करण्यासाठी ठेवलेले हे 4 कोन आहेत तर आपण या कोन विभागामधील अंतर अशा प्रकारे प्रदान करू की दोन्ही विभागांबद्दल जडत्वाचा मोमेन्ट समान असेल बरोबर हे अंतर असेल त्यामुळे या दोघांमधील अंतर समान असावे तर जडत्वाचा तो मोमेंट सारखाच होतो तर I z z आणि I y y समान असणे आवश्यक आहे म्हणजे 90 03 गुणिले 10 चा घातांक 6 मिलिमीटर ते पॉवर तर I z z आणि I y y आपल्याला हे मूल्य साध्य करावे लागेल तर हे साध्य केले जाऊ शकते जर आपण एक विशिष्ट अंतर असे म्हटले तर असे म्हटले जाते की जर आपण असे म्हटले तर झेड अंतर झेड बार बरोबर जर झेड बार आणि जर कोनाचे cg अंतर जर मी हे लिहिले तर cyy जर मी असे म्हटले तर मी लिहू शकतो दोन कोनांमधील अंतर s हे 2 गुणिले झेड बार अधिक cyy बरोबर असेल तर दोन्ही दिशेने दोन कोनांमधील अंतर z बार अधिक c y y गुणिले 2 असणे आवश्यक आहे आता झेड बार शोधण्यासाठी आपण Izz आणि Iyy समतुल्य करू शकतो तर जर आपण I z z आणि I y y ची बरोबरी केली तर आपण 90 03 लिहू शकतो जो जडत्वाचा मोमेंट आहे जो मी बनवू शकतो तर जर मी याबद्दल जडत्वाचा क्षण मोजला आणि जर मी या अंतरावर म्हणजेच या अक्षात हस्तांतरित केले तर मला असे मिळू शकते की तेथे चार कोन विभाग आहेत तर 4 गुणिले 1 0 4 गुणिले 2 हा I विभाग आहे म्हणजे I मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ इंडिविजुअल सेक्शन नंतर अधिक a r स्क्वेअर aहा 5 5 1 6 गुणिले r म्हणजे येथे z बार स्क्वेअर बरोबर आहे तर चार विभाग आहेत तर आपल्याकडे एकूण क्षेत्रफळ हे आहे तर यातून जर मी समीकरित केले तर मी झेड बार 124 76 मिलिमीटर म्हणून शोधू शकतो तर जर मला झेड बार मिळाला तर मी अंतर शोधू शकतो तर अंतर 2 गुणिले 124 76 असेल अधिक 25 1 हा cyy आहे तर जर मी हे केले तर मला S मूल्य 299 72 मिलीमीटर म्हणून मिळू शकते म्हणजे मी 300 अंतर योग्य करू शकतो तर कोनांमधील अंतर मी 300 करू शकतो त्यामुळे जडत्वाचा मोमेंट मी दोन्ही दिशेने साध्य करू शकतो कारण मी दोन मेंबर मधील अंतर 300 मिमी म्हणून शोधणार आहे आणि हे अंतर मी अशा प्रकारे शोधणार आहे की y अक्षाबद्दल जडत्वाचा मोमेंट आणि z अक्षाबद्दल जडत्वाचा मोमेंट समान असेल आणि ते आवश्यक क्षेत्र 90 03 गुणिले 10 चा घातांक 6असेल तर एकदा मला हे मिळाले की मी आता वास्तविक I z z किंवा I yy शोधू शकतो तर ते या समीकरणावरून आढळू शकते की हे वास्तविक 10 चा घातांक 4 अधिक 5516 असेल कारण मी 300 अंतर प्रदान करीत आहे बरोबर तर जर मी गणना केली तर तो वास्तविक जडत्वाचा मोमेंट 90 22 गुणिले 10 चा घातांक 6 मिलीमीटर घातांक 4 असेल हे आधीच्या 90 03 पेक्षा किंचित जास्त आहे कारण अंतर जे आपल्याला प्रत्यक्षात 299 7 मिळाले आपण 300 देत आहोत म्हणूनच आपण थोडे जास्त देत आहोत तर I z z किंवा I y y थोडे जास्त होत आहे आणि म्हणून वास्तविक r आपण 90 22 गुणिले 10 चा घातांक 6 शोधू शकतो ले a म्हणजे 5516 तर हे 127 9 मिलीमीटर होईल तर L बाय R स्लेंडरनेस रेशो मी शोधू शकतो L जो आपल्याला आधी सापडला आहे तो 9 5 मीटर आहे बाय 127 9 तर हे 74 28 होईल तर स्लेंडरनेस हे वास्तविक स्लेंडरनेस गुणोत्तर आहे जे आपण यावरून शोधू शकतो आता तक्ता 9 सी वरून मी वास्तविक fcd शोधू शकतो आधी आपल्याला आवश्यक fcd मिळाली आता मेंबर च्या वास्तविक डायमेन्शन च्या वास्तविक अंतरावरून आपण डिझा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस fcd 152 वजा 152 वजा 136 म्हणून शोधू शकतो हे तक्ता 9 सी पासून एल बाय आरशी संबंधित 70 म्हणून ते 152 आहे आणि 80 म्हणून ते 136 आहे आहे आणि 80 म्हणून ते 136 आहे तर जर आपण इंटरपोलेट केले तर आपण fcd चे मूल्य 145 15 अँपिअर म्हणून शोधू शकतो तर बिल्ट अप सेक्शनची क्षमता मी शोधू शकतो की आता क्षेत्र 5516 होते आणि fcd मूल्य 145 15 होते तर ते न्यूटन असेल तर ते 800 65 किलो न्यूटन येत आहे बरोबर 800 65 किलो न्यूटन जे 800 किलो न्यूटनपेक्षा किंचित कमी आहे बरोबर तर ते ठीक आहे तर आपण जे पाहिले आहे की तयार केलेल्या स्तंभाची वास्तविक क्षमता आपण जे काही प्रदान केले आहे त्या अंतराच्या आधारे आढळली आहे आणि त्यातून आपण पाहिले आहे की ते 800 किलो न्यूटनच्या बाह्य भारापेक्षा किंचित जास्त आहे तथापि जर आपण दोन्ही दिशेने मेंबर मधील अंतर वाढवले तर हे वाढवले जाऊ शकते जर आपण अंतर वाढवले तर मी हा वाढवू शकतो आता मी जोडणी प्रणालीकडे जाईन तर पहिल्या भागात आपण जे पाहिले आहे की आपण कोनाचा विभाग आकार शोधू शकतो आणि नंतर दोन मेंबर मधील अंतर दोन कोनांमध्ये z दिशेने आणि y दिशेने आणि अंतर अशा प्रकारे केले गेले आहे की दोन्ही दिशेने जडत्वाचा मोमेंट समान होतो जेणेकरून स्तंभाचा समान रेझिस्टन्स साध्य केला जाऊ शकेल आणि अंतर अशा प्रकारे केले गेले आहे की मेंबर ची ताकद वास्तविकपेक्षा जास्त होईल आता आपण जोडणी प्रणालीकडे जाऊ जी दुहेरी लेसिंग प्रणाली आहे दुहेरी लेसिंग प्रणाली आणि तिचे जोडणी योग्य प्रकारे कशी प्रदान करावी तर जोडणी प्रणालीसाठी जर आपण दुहेरी लेसिंगचा वापर केला तर आपण पाहू शकतो की जर आपल्याकडे दोन स्तंभ असतील आणि जर आपण येथे दुहेरी लेसिंग प्रदान केली तर याप्रमाणे होईल तर दोन लेसिंग मेंबर मधील अंतर L0 होईल आता जर तुम्हाला सिंगल लेसिंग प्रणालीची आठवण असेल तर अंतर असे होते कारण जर मी सिंगल लेसिंग प्रणाली प्रदान केली तर ते असे काहीतरी आहे बरोबर तर दोन प्रणालींमधील अंतर असे होते आता स्थानिक पातळीवर स्तंभावरील बक्लिंगचा प्रतिकार करण्यासाठी कधीकधी आपण या मेंबर मधील प्रभावी लांबी कमी करण्यासाठी दुहेरी लेसिंग प्रदान करतो तर सिंगल लेसिंगच्या जागी जर लांबी L असेल तर डबल लेसिंगच्या जागी लांबी L भागिले 2 होईल तर म्हणूनच प्रभावी लांबी कमी करण्यासाठी आपण दुहेरी लेसिंग प्रदान करतो आता आपण 45 अंशांच्या कोनात दुहेरी लेसिंग देऊया तर थिटा आपण 45 अंश म्हणून गृहीत धरत आहोत तर जर आपण असे केले आणि दोन्ही ठिकाणी आपण 45 अंश गृहीत धरत आहोत तर आपण L0 चे मूल्य शोधू शकतो तर जर हे x असेल तर जर मी विचार केला तर मी लिहू शकतो x भागिले L0हे टॅन थीटाच्या बरोबरीचे आहे तर L0 हा x कॉट थीटा होईल आणि x हा मुळात 300 आहे जे हे 300 आहे तर बोल्टपासून बोल्टपर्यंत x चे मूल्य मिळविण्यासाठी बोल्टच्या अंतरावरून 300 वजा 45 वजा 45 मिळवायचे आहे तर कॉट 45 अंश तर हे 210 मिलीमीटर होत आहे तर लेसिंग मेंबर मधील अंतर 210 मिलीमीटर इतके साध्य केले जाते आता L0 भागिले r y y असे होत आहे 210 भागिले 27 तर हे 7 64 होत आहे जे 50 पेक्षा कमी आणि 0 7 गुणिले L भागिले r म्हणजे 0 7 गुणिले L भागिले r पेक्षा कमी असावे हे 74 तर हे 52 आहे तर आपण जे पाहतो ते L0 भागिले r y y आपल्याला 7 मिळाले 64 जे 50 पेक्षा कमी आहे आणि 0 7 एल बाय आर वाय म्हणजे 52 तर हे ठीक आहे तर लेसिंग मेंबर ची लांबी ठीक आहे याचा अर्थ तुम्ही जे काही विचारात घेतले आहे ते थीटाचे इंटिग्रेशन कोन ठीक आहे आता शियार फोर्स तर आपल्याला माहित आहे की शिअर फोर्स अक्षीय फोर्सच्या 2 5 टक्के शिअर असेल तर 800 चे 2 5 टक्के तर हे शियर फोर्स 20000 न्यूटन असेल तर प्रत्येक पॅनेलमधील प्रत्येक पॅनेलमधील अनुप्रस्थ कातरणे हे V भागिले N असेल तर ते 2000 बाय 2 असेल तर 10000 न्यूटन तर प्रत्येक पॅनेलमध्ये अनुप्रस्थ कातरणे हे येत आहे आणि दुहेरी लेसिंग प्रदान केली आहे तर कॉम्प्रेसिव्ह फोर्स V भागिले 2 N कॉस थीटा बरोबर कॉम्प्रेसिव्ह फोर्स असेल जे कॉम्प्रेसिव्ह फोर्स घेणारा सदस्य म्हणतो की जर आपण याला कॉम्प्रेसिव्ह फोर्स म्हटले तर F म्हणजे V भागिले 2 N कॉस थीटा बरोबर आहे तर जर मी हे मूल्य ठेवले तर हे 20000 बाय 2 N म्हणजे 2 गुणिले कॉस थीटा म्हणजे कॉस 45 डिग्री बरोबर आहे तर हे येत आहे 7071 न्यूटन बरोबर तर लेसिंग मेंबर मध्ये कॉम्प्रेसिव स्ट्रेंथ आपण शोधू शकतो आता मला लेसिंग फ्लॅटची लांबी शोधायची आहे तर लेसिंग फ्लॅटची लांबी आणि लेसिंग फ्लॅटची खोली रुंदी शोधण्यासाठी आपल्याला विशिष्ट जोडणी वापरावी लागेल तर असे आढळू शकते की आपण वेल्ड जोडणी किंवा बोल्ट जोडणी वापरणार आहोत की नाही तर या ठिकाणो दोन पर्याय आहेत असे गृहीत धरूया की 20 मिमी व्यासाचा रुंदीचा 20 मिमी व्यासाचा बोल्ट 4 आहे 6 श्रेणी आपण वापरत आहोत तर जर आपण 20 मिमी व्यासाचा बोल्ट वापरला तर किमान सपाट रुंदी किमान रुंदी 3 डी असेल तर 3 गुणिले 20 म्हणजे 60 मिमी हे कलम 7 2 मध्ये दिले आहे जिथून आपण शोधू शकतो की किमान रुंदी 60 आहे आणि जर मला ही लांबी दिसली तर लांबी होईल जर मला लांबी शोधायची असेल तर मला माहित आहे की हे मूल्य x आहे तर जर हा x असेल आणि हा थीटा असेल तर x भागिले l हे sin थीटाच्या बरोबरीचे आहे तर l हे x cos थीटाच्या बरोबरीचे आहे आणि x हे 300 वजा 45 वजा 45 गुणिले cos 45 असेल तर यातून मी 297 मिमी शोधू शकतो तर लेसिंग प्लेटची लांबी 297 मिमी आहे आणि जाडी मी 297 म्हणून शोधू शकतो म्हणजे l बाय 60 तर 297 बाय 60 तर हे येत आहे 4 95 तर आपण एक सपाट आकार देऊ शकतो म्हणजे 297 बाय 60 चा लेसिंग आकार 6 म्हणू शकतो तर हा लेसिंग प्लेटचा आकार असेल आता आपल्याला जिरेशन दृष्टिकोनाच्या त्रिज्येतून तपासावे लागेल कारण ही लेसिंग प्लेट झुकू शकते तर ते जिरेशनच्या परमिसिबल त्रिज्येच्या खाली आहे की नाही किंवा परमिसिबल स्लेंडरनेस रेशोच्या खाली आहे की नाही हे आपल्याला तपासावे लागेल तर स्लेंडरनेस रेशो आपल्याला माहित आहे की स्लेंडरनेस शोधण्यासाठी प्रथमआपल्याला गायरेशनची त्रिज्या शोधावी लागेल जी आयताकृती विभागासाठी r आहे जे आपल्याला माहित आहे की r हे 12 पेक्षा जास्त रूटद्वारे t च्या बरोबरीचे आहे तर आपण 6 चा विचार केला आहे आणि हे मूळ 12 आहे तर मी स्लेंडरनेस रेशो शोधू शकतो जो असेल 7 गुणिले 297 7 l भागिले r r म्हणजे 1 73 तर हे 120 होत आहे जे 145 पेक्षा कमी आहे तर ठीक आहे तर स्लेंडरनेस रेशोच्या दृष्टिकोनातून आपण जे काही विचारात घेतले आहे ते लेसिंगचा आकार ठीक आहे तर अशा प्रकारे आपण लेसिंग बारचा आकार निश्चित करतो तथापि लेसिंग बार ताण शक्ती आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ घेण्यास सक्षम आहे की नाही हे आपल्याला शोधावे लागेल लेसिंग बारमध्ये टेन्साइल स्ट्रेंथ ची ताकद विकसित होईल तर लेसिंग बार काळजी घेऊ शकतो की नाही हे आपल्याला समजेल तर l1 भागिले r म्हणजे 120 आणि प्रत्यक्षात हे 120 2 l 1 बाय r म्हणजे 120 2 तर टेबल 9 सी पासून f y 250 च्या बरोबरीचे आहे मी fcd मूल्य शोधू शकतो fcd मूल्य 83 7 वजा 74 3 गुणिले 10 गुणिले 0 2 तर ते 83 5 होत आहे mpm तर लेसिंग बारची क्षमता मी शोधू शकतो ती 83 5 गुणिले fcd गुणिले 60 गुणिले 6 असेल जे 30060 होत आहे जे मेंबर कडे येणाऱ्या वास्तविक स्ट्रेंथ पेक्षा जास्त आहे तर लेसिंग बारची कॉम्प्रेसिव स्ट्रेंथ 30060 न्यूटन येत आहे आणि लेसिंग बारमधील बाह्य फोर्स 7071 न्यूटन येत आहे तर हे विकसित पेक्षा अधिक आहे तर ते ठीक आहे त्यामुळे हे सुरक्षित आहे त्यामुळे कॉम्प्रेसिव दृष्टिकोनातून मेंबर सुरक्षित आहेत त्याचप्रमाणे टेन्साईल स्ट्रेंथ च्या दृष्टिकोनातुन स्ट्रेस च्या ताकदीसाठी आपण T d n मूल्य शोधू शकतो जे 0 09 गुणिले b b 60 वजा d 20 मिमी व्यासाचा पट्टा असेल आपण 20 मिमी व्यासाचा बोल्ट विचारात घेतला आहे ज्याचा आपण विचार केला आहे तर बोल्ट होल 22 गुणिले जाडी 6 गुणिले fu भागिले 1 25 गॅमा m 1 असेल So if I put this value I will get 67 3 kilo newton and strength due to gross yielding तर जर मी हे मूल्य ठेवले तर मला 67 3 किलो न्यूटन मिळेल आणि एकूण इल्ड मुळे मिळणारी ताकद tdg मी शोधू शकतो की gfy भागिले गॅमा m0 हे 60 गुणिले 6 गुणिले 250 गुणिले 1 1 असेल तर 81 82 किलो न्यूटन बरोबर तर लेसिंग प्लेटची तन्यता शक्ती या दोघांपेक्षा कमी होईल म्हणजे 67 3 किलो न्यूटन आणि हे 67 3 किलो न्यूटन हे 7 पेक्षा जास्त आहे 071 किलो न्यूटन जे लेसिंग सदस्यावर येणारी शक्ती होती तर शक्तीच्या दृष्टिकोनातून आपण जे काही निवडले आहे ते लेसिंग सदस्य ठीक आहे आता मी लवकरच जोडणीबद्दल चर्चा करेन कारण जोडणीबद्दल आपण आधीच चर्चा केली आहे बरोबर तर जोडण्यांच्या बाबतीत मी फक्त एक विहंगावलोकन देईन कारण जोडणी कशी करायची हे आपल्याला माहित आहे फक्त दुहेरी लेसिंगच्या बाबतीत फरक असेल जर आपण लेसिंग प्रणालीला ओव्हरलॅप केले तर ते दुहेरी शिअर ठीक होईल तर दुहेरी शिअर झाल्यास 20 मिमी व्यासाच्या बोल्टची ताकद आढळू शकते आणि ती यामध्ये 2 गुणिले 245 असेल त्यामुळे 90 528 किलो न्यूटन आणि बेअरिंगमधील सामर्थ्य देखील आढळू शकते बेअरिंगमधील सामर्थ्य शोधण्यासाठी आपल्याला प्रथम Kb आणि Kb चे मूल्य शोधावे लागेल तर एक म्हणजे e भागिले 3d0 जे 0 53 जात आहे p बाय 3 d 0 वजा 0 25 येथे e आपण 1 5d0 असे गृहीत धरत आहोत तर त्यापेक्षा जास्त म्हणजे आपण फक्त 35 गृहीत धरत आहोत आणि P आपण 2 5 d गृहीत धरत आहोत तर हेच आपल्याला मिळत आहे आणि f u b भागिले f u आपल्याला 0 मिळते 98 आणि 1 तर यापैकी लहान असेल K b मूल्य शेवटी असेल K b हे 0 च्या बरोबरीचे आहे 51 बरोबर तर हे K b मूल्य मिळाल्यानंतर आपण बेअरिंग स्ट्रेंथचे मूल्य शोधू शकतो तर जर आपण मूल्य 2 ठेवले तर मी यातून बेअरिंगमधील सामर्थ्य शोधू शकतो 5 K b d म्हणजे 20 t म्हणजे 6 आह तर f u बाय गॅमा m b तर 50 184 किलो न्यूटन तर बोल्टची ताकद या 2 बेअरिंगपेक्षा कमी असेल आणि शियरिंग डबल शिअर यामुळे ते येत आहे 50 18 किलो न्यूटन तर मी शोधू शकणार्या बोल्टची संख्या प्रत्यक्षात असेल जर आपण लेसिंगला ओव्हरलॅप करत असल्याचे मानले तर त्यातून फोर्स येतील आणि माफ करा जर मी याचा अशा प्रकारे विचार केला आणि जर आपण हे ओव्हरलॅप केले तर कॉम्प्रेशनमध्ये फोर्स येत आहे तर जर आपण हे जोडले तर आपल्याला त्या f cot मध्ये 2 मिळेल 45 अंश म्हणजे येणारा फोर्स आणि हे बोल्टचे मूल्य आहे म्हणून 0 याचा अर्थ हा भार वाहून नेण्यासाठी 20 मि व्यासाचा बोल्ट पुरेसा आहे तर हेच आपण शोधू शकतो आता आपण टाय प्लेट डिझाईनकडे जाऊ तर टाय प्लेटची रचना देखील आपण पूर्वी केलेल्या प्रभावी खोलीप्रमाणेच केली जाईल जी आपण शोधू शकतो की प्रभावी खोली 300 वजा म्हणजे 300 वजा 2 गुणिले c y y असेल तर 249 8 आणि ते 2 b पेक्षा जास्त आहे तर टाय प्लेटची एकूण खोली ठीक आहे आता आपण खोली अधिक 2 गुणिले e अंतर शोधू शकतो कारण टाय प्लेटच्या बाबतीत एकूण खोली ही असेल जर आपल्याकडे बोल्ट असेल तर प्रत्यक्षात एक बोल्ट आहे तर जर आपल्याकडे बोल्ट असेल तर येथून e अंतर आपल्याला शोधावे लागेल तर टाय प्लेटची एकूण खोली 249 अधिक 2 गुणिले e असेल मग टाय प्लेटची लांबी म्हणजे ही टाय प्लेटची किती लांबी आहे हे आपण शोधू शकतो जे 300 मिलीमीटर आहे मग टाय प्लेटच्या जाडीची जाडी देखील आपण शोधू शकतो की ती बोल्टच्या आतील अंतराचा 50 वा भाग आहे जेणेकरून आपण 4 2 शोधू शकू आपण 4 2च्या जागी विचार करू शकतो 2 म्हणा 6 मिमी तर आपण बोल्टसह दोन्ही बाजूंना 300 बाय 320 बाय 6 मिमीची टाय प्लेट देऊ शकतो तर टाय प्लेटची रचना संपली आहे आता आपण रेखाचित्रात दाखवू शकतो तर आपण रचनेत जे काही विचारात घेतले आहे आणि जे काही परिणाम प्राप्त झाले आहेत ते येथे लिहिले गेले आहेत जसे की दोन सदस्यांमधील अंतर बाह्य ते बाह्य 300 दिले गेले आहे आणि हा एक बॉक्स विभाग आहे आणि विभागाचा आकार 90 बाय 90 बाय 8 आहे आणि त्याचप्रमाणे टाय प्लेटचा आकार आपण 320 बाय 6 मिमी विचारात घेतला आहे आणि लेसिंग प्लेटची रुंदी 60 मिमी आणि जाडी 6 मिमी विचारात घेतली आहे आणि दोन लेसिंगमधील अंतर आपण याचा विचार केला आहे तर हे सर्व दुहेरी लेसिंग प्रणाली वापरून कॉम्प्रेशन मेंबर च्या रचनेबद्दल आहे तर या व्याख्यानात थोडक्यात जर आपण असे सांगितले की दिलेल्या भाराला तोंड देण्यासाठी कोणाचा योग्य भाग कसा शोधायचा हे आपल्याला समजले आहे तर दोन्ही बाजूंमध्ये अंतर असलेल्या दोन कोनांमधील अंतर कसे शोधायचे जेणेकरून इतका भार सहन करता येईल आणि नंतर दुहेरी लेसिंग प्रणाली वापरून लेसिंग प्रणालीची रचना कशी करावी तर हे सर्व पुढील वर्गात लेसिंग प्रणालीबद्दल आहे आपण बॅटन प्रणालीबद्दल चर्चा करू आभारी आहे